सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक ३ मध्ये आहोत व्याख्यान क्रमांक 24 लंबजन्य प्रक्षेपाबद्दल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बद्दल आहे या विशिष्ट वस्तूच्या लंबजन्य प्रक्षेपाबद्दल पाहू तर या वस्तूमध्ये हा दंडगोलाकार भाग आहे ज्यामध्ये खोल कट आहे आणि तेथे स्लॉटसारखे काहीतरी आहे तर त्या ठिकाणी कि ची व्यवस्था केली जाऊ शकते ज्यायोगे वस्तूला एका दिशेने स्थानबद्ध वस्तू करता येते आपण या प्रकारच्या वस्तू वापरतो आणि त्यामध्ये आत आणखी एक कट आहे तर हे असेच आहे की तेथे खालपर्यंत जाणारे एक छिद्र आहे येथे देखील खालपर्यंत जाणारे एक छिद्र आहे येथे एक छिद्र आहे जे संपूर्ण मार्गाने जात आहे म्हणून सामग्री केवळ तेथेच उपलब्ध आहे जिथे या हिरव्या रंगाच्या रेषा दर्शविल्या गेल्या आहेत छायांकित भाग पोकळ असल्यासारखा आहे येथेदेखील खालपर्यंत पोकळ भाग आहे आणि ही वस्तू भिन्न आयामांची आहे ही लांबी जर आपण येथून इथपर्यंत पहात आहोत तर हे 152 एकके आहे उंची 45 एकके आहे आणि ही रुंदी 64 एकके आहे ही वस्तू आपल्याला ड्रॉईंग शीटवर दाखवता येईल हे दृश्य बनवण्यासाठी आता आपण काचपेटी पद्धत वापरू त्या सर्वांसाठी आपल्याला वस्तूची आवश्यक दृश्ये ठरवायची आहेत आपल्याला किती दृश्यांची आवश्यकता आहे त्या संपूर्ण वस्तूचे प्रतिनिधित्व करण्यासाठी फक्त एकच दृश्य पुरेसे आहे किंवा तिन्ही दृश्ये आवश्यक आहेत किंवा कदाचित आपल्याला वरच्या बाजूची खालच्या बाजूची आणि डाव्या बाजूची उजव्या बाजूची दृश्ये देखील आवश्यक आहेत त्या आधारे आपण हे चित्र दाखवणार आहोत एकदा ते पूर्ण झाल्यावर निवडलेल्या दृश्यांचा आराखडा ड्रॉईंग शीटवर निवडावा लागेल उदाहरणार्थ आपण ते काचपेटी पद्धतीचा आराखडा वापरून दर्शवू इच्छितो एकदा काचेच्या पेटीची पद्धत निवडल्यानंतर आपण काय करणार आहोत आपण ही पेटी पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवतो ही पेटी काल्पनिक रित्या बनवणार आहोत हे सर्व अश्या दिशेने जात आहे कदाचित या दिशेने पहा तर समोरचे दृश्य प्रक्षेप म्हणून आपल्याला या प्रतलात मिळणार आहे तर हे दृश्य हे येथे समोरचे दृश्य म्हणून दर्शवू तर जर आपण या दिशेने काचेच्या पेटीकडे पहात असाल तर हे परिमाण 152 दिसेल तर त्या दिशेने 152 दृश्यमान असतील त्याचप्रमाणे काचेच्या पेटी वर कारण हे या दिशेने समोरचे दृश्य आहे आपण 45 डिग्री आह 45 लांबी पासून देखील स्थितीत असू तर पुन्हा 45 लांबी पाहण्याच्या स्थितीत आपण येऊ तर ही संपूर्ण वस्तू या 152 परिमाण आणि 45 परिमाणा दरम्यान असेल मग आपण काचेच्या पेटीसाठी वरच्या दृश्यासह पुढे जाऊ तर त्यामध्ये आपण 65 मिमी 64 मिमी सारखे काहीतरी पाहणार आहोत आणि आपण ते 152 मिमी पाहण्याच्या स्थितीत असू तर 152 मिमी पुन्हा पाहू तर समोरचे दृश्य 152 शीर्ष दृश्य 152 अशा प्रकारे जुळत आहे तथापि समोरच्या दृश्यात आपण जे परिमाण पाहणार आहोत ते 145 आहे तर हे एक दिसेल वरच्या दृश्याच्या बाबतीत असे दिसून येते की 45 रेषा एकसारख्याच जुळत आहेत कारण आपल्याला खरोखर ती खोली जाणवत नाही तथापि आपण ही रुंदी पाहू शकतो तर त्या 64 परिमाणासाठी आपण त्या स्थितीत असू आणि अशी शिफारस केली जाते की कोणत्याही समोरच्या दृश्यासाठी शीर्षस्थानापर्यंतचे अंतर किमान 25 ते 4 मिमी असणे आवश्यक आहे कमीतकमी काही अंतर सोडले पाहिजे एखाद्याने असे काहीतरी बांधू नये कोणत्याही दृश्यामध्ये अंतर असले पाहिजे आणि नेहमी एकास एक प्रमाणासह जाण्याची शिफारस केली जाते वस्तूचा आकार काहीही असला तरी समान परिमाण वापरण्याचा प्रयत्न करतात जर वस्तू खूप मोठी असेल आणि ड्रॉईंग शीट लहान असेल तर उदाहरणार्थ ड्रॉईंग शीटवर मी एखाद्या मोठ्या गगनचुंबी इमारतीचे चित्र रेखाटू इच्छितो अशा प्रकारच्या मोठ्या ड्रॉईंग शीट तयार करणे शक्य नाही तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे ए 0 शीट ए 1 शीट ए 3 ए 4 चा वापर करून आपण गगनचुंबी इमारतीचे चित्र रेखाटू इच्छितो मग नैसर्गिकरित्या तीची प्रमाणशीर लहान प्रतिकृति काढावी लागेल कदाचित 1 ते 24 असे प्रमाणशीर प्रतिमान असेल 1 ते 50 1 ते 100 अश्या प्रकारांचे प्रमाणशीर प्रतिमान आपण वापरू आणि ड्रॉईंग शीटवर स्पष्टपणे त्याचा उल्लेख करू एकदा हा आराखडा पूर्णपणे निवडल्यानंतर प्रारंभ करण्यासाठी समोरच्या दृश्याची निवड केली जाते नंतर वरचे दृश्य तयार केले जाते आणि ही दृश्ये पूर्ण केली जातात त्यानंतर परिमाणे आणि जे काही उर्वरित नोड्स आहेत ते लिहा उदाहरणार्थ ते येथे पाहू ड्रॉईंग शीटवर किमान अंतर राखून समोरचे दृश्य तयार केल्यावर वरचे दृश्य तयार केले जाते आणि त्यानंतर आपण समोरचे दृश्य पाहू या हा संपूर्ण वक्र रेषेसारखा प्रक्षेपित केला जाईल आणि नंतर ते पुन्हा त्या बिंदूकडे जाईल पुन्हा आपल्याला एक रेष दिसेल आणि हा संपूर्ण वक्र एका रेषेवर प्रक्षेपित होईल तर ती एक रेष असेल आणि या वरच्या दृश्यासाठी हा संपूर्ण वक्र या रेषेवर त्या रेषेवर प्रक्षेपित केला आहे तर हे त्याकडे जाते येथे आपण काळजीपूर्वक लक्ष देत असल्यास ही रेषा आणि ही रेषा भिन्न भिन्न पातळीवर आहे तर ही रेषा तिथे सिलेंडरवर प्रक्षेपित केली आहे परंतु आपल्याला मिळणारी ही रेषा सिलेंडरकडून आली आहे मी पुन्हा एकदा समजावतो या इथे आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत ते सांधलेल्या भागासारखे आहे परंतु तेथे सिलेंडर कडून रेषा येते म्हणून जेव्हा आपण या दृश्याकडे बघतो तेव्हा ही रेषा दिसेल आणि ही आणखी एक रेषा दिसेल तर पहिली रेषा सांधलेल्या भागाकडून आली आहे आणि सिलेंडर कडून ही रेषा आली आहे हे संपूर्ण वक्र या समोरच्या दृश्यावर एक सरळ रेषा होईल आणि हा भाग त्या पातळीवर येतो हा संपूर्ण वक्र एक रेषा होईल आणि येथे आपल्याला रेषेसारखे काहीतरी दिसत आहे आणि पुन्हा हा संपूर्ण रेषा वक्र प्रक्षेपणामध्ये एक सरळ रेष असल्याचे दिसून येते येथे आपल्याला रेषांसारखे काहीतरी दिसत आहे ज्या रेषा येथे येतात पुन्हा येथून येतात वरचा भाग तेथे येतो तर हा संपूर्ण जो काही वक्र भाग आहे तो पुन्हा तेथे एका सरळ रेषेत येतो आणि या रेषा या रेषांशी जुळतील याचे आपल्याकडे एक कारण आहे पुन्हा हा सिलेंडरचा संपूर्ण वक्र भाग आपल्याला प्रक्षेपामध्ये सरळ रेषेप्रमाणे दिसतो ही एक सरळ रेषा बनते आता येथे भोकासारखे काहीतरी आहे तर येथे एक तुटक रेषा असावी तर आपल्याकडे ती एक तुटक रेषा आहे ती अक्ष आहे कारण ती एक दंडगोलाकार वस्तू आहे तर तेथे डॅश डॉट लाइन आहे येथे आपण एक छिद्र संपूर्ण दाखविले आहे तर हेच कारण आहे ज्यामुळे आपण ते तुटक रेषांनी दर्शवितो आणि तेथे पण एक छिद्र आहे जे स्लॉट कट सारखे आहे तर आपण जे दाखवितो ते म्हणजे हा संपूर्ण बाहेर काढलेला आयताकृती प्रदेश आपण दोन तुटक रेषांनी दर्शवू त्याचप्रमाणे आपल्याकडे हा संपूर्ण स्लॉट बाहेर काढला आहे तेथे एक आर्क आहे तर येथून जाणारे एखादे केंद्र तेथे असणे आवश्यक आहे तर आपण हे पुन्हा अक्ष म्हणून दर्शवितो येथे ही वक्र त्रिज्या आहे तर पुन्हा केंद्र आहे असे समजून आपण हे डॅश डॉट रेषांनी दर्शवितो आणि हा स्लॉट त्या पातळीपर्यंत जातो तर आपण हे तुटक रेषांनी दर्शवितो मटेरियलचा जो भाग काढून टाकला आहे तेथील भाग आपण तुटक रेषांनी त्या वस्तूमध्ये दर्शवितो जेव्हा जेव्हा तेथे एखाद्या दिशेने केंद्र आणि त्रिज्या बाहेर काढली जाते तेव्हा आपण वस्तूमधून बाहेर येणाऱ्या अक्षाद्वारे त्याला दर्शवितो एखाद्या रेषेच्या विस्तारलेल्या भागाप्रमाणेच हे आपण समोरच्या दृश्यासाठी दर्शवितो आता त्याला काचपेटीच्या प्रतलावर प्रक्षेपित करा आणि ते प्रतल उलटवा मग आपल्याकडे वरचे दृश्य असेल आता जर आपण प्रक्षेपाला वरच्या भागावर उलगडत पहात असाल तर तिथे वरच्या दृश्यानुसार हे संपूर्ण वर्तुळ तिथे वर्तुळासारखे दिसते तर सिलेंडरचा वरचा भाग यासारखा दिसतो तो हा आहे आत अर्धवर्तुळासारखी वस्तू आहे आपण पाहत असलेले अर्धवर्तुळ हे आहे आणि तेथे एक बाहेर काढलेला भाग आहे हा एक बाहेर काढलेला भाग आहे जो आपण पाहू मग वरच्या दृश्यात आणखी एक स्लॉट आहे ज्याला आपण पहात आहोत तो भाग हा आहे ही दोन वर्तुळे आहेत ज्यांच्या त्रिज्यांच्या मार्गाने अक्ष जात आहे अक्ष त्या मार्गाने जात आहे तर आपण त्यास डॅश डॉट प्रकारच्या रेषेने दर्शवितो एक मोठी तुटक रेषा त्यानंतर एक लहान तुटक रेषा पुन्हा मोठी तुटक रेषा लहान तुटक रेषा या पद्धतीने आपण अक्ष दर्शवितो तर इथे मोठी तुटक रेषा छोटी तुटक रेषा पुन्हा मोठी छोटी मोठी छोटी आणि मोठी आता ही वस्तू दंडगोलाकार वस्तू सारखी आहे ज्याची त्रिज्या अधिक लंबवर्तुळासारखी आहे या प्रकारच्या भागासाठी पुन्हा डॅश त्यानंतर डॉट डॅश इ आता हा संपूर्ण लंबवर्तुळ स्लॉट इथे येतो तर या अर्धवर्तुळाकार भागाला एक आयताकृती भाग जोडलेला आहे अश्या रितीने काचपेटी पद्धतीने आपण वरचे दृश्य तयार करतो एकदा हे पूर्ण झाल्यावर जेथे जेथे आपल्याला ही परिमाणे महत्तम वाटू लागतील त्यांना आपण त्या वस्तूवर दाखवतो आता हे आवश्यक नाही की समोरचे दृश्य नेहमीच या दिशेने असेल समोरचे दृश्य ते असल्याचे मानणे आवश्यक नाही आपण कोणतेही दृश्य समोरचे दृश्य म्हणून देखील निवडू शकतो ज्या दृश्यात आपल्याला जास्तीत जास्त परिमाणे निवडता येतील त्याला आपण समोरचे दृश्य म्हणून निवडत आहोत या प्रकरणात खाली असलेले हे जर समोरचे दृश्य असेल तर ह्या गोष्टी आपण दर्शवित आहोत तर खाली असलेले दृश्य तळाच्या पातळीवर येईल तर ते खालचे दृश्य देखील असू शकते परंतु एकदा आपण या दिशेला समोरच्या दृश्याची दिशा म्हणून निश्चित केले तर हे समोरचे दृश्य होईल काचपेटी पद्धतीने हे वरचे दृश्य होईल मग बाजूचे दृश्य जर आपण त्याकडे पाहिले तर काचपेटीच्या पध्दतीसाठी त्या प्रतलावर आपल्याला प्रक्षेप घ्यावे लागतील त्यानंतर त्याकडे पाहिले तर ते दृश्य या स्तरावर येते या प्रक्षेपासाठी काही टिपा पाहूया प्रथम वस्तूला त्या सर्वोत्तम स्थानाकडे वळवा वस्तूला नैसर्गिक स्थितीत ठेवा त्या नंतर लंबजन्य ऑर्थोग्राफिक दृश्यांनी त्या वस्तूचा खरा आकार दाखवला पाहिजे आणि आपल्याला त्या वस्तूचा वास्तविक आकार देखील दाखवला पाहिजे आणि ते शक्य तितके मोठे असावे उदाहरणार्थ येथे आपण दोन ऑर्थोग्राफिक प्रक्षेप दर्शवित आहोत एक चांगला आहे काहीही चूक नाही तथापि हे चांगले आहे किंवा चांगले नाही ते आपण ठरवायचे असते उदाहरणार्थ येथे बेअरिंग सारखा आकार आहे जो 3डी बेअरींग प्रकारात अस्तित्वात आहे आणि काय दृश्य आहेत ते आपल्याला ठरवावे लागेल ही बेअरिंग कदाचित सुरुवातीला त्या दिशेने वळवली जाऊ शकते आणि जर आपण लगेचच त्याच दिशेचा उपयोग करून काचपेटी पद्धतीने पेटी तयार करून ही पेटी आह बेअरिंग त्या समोरच्या दृश्यावर प्रक्षेपित करा त्याचप्रमाणे वरच्या दृश्यावर प्रक्षेपित करा त्यास उजव्या बाजूला प्रक्षेपित करा यात काहीही चुकीचे नाही तथापि ती दृश्ये बनविणे थोडे अवघड होते तर ही चांगली कल्पना नाही म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा त्याऐवजी आपण काय केले असते या वस्तूला एका विशिष्ट गोष्टी मध्ये रूपांतरित करा म्हणूनच नैसर्गिक प्रक्षेप स्थिती निवडा शक्यतो त्यास काचेच्या पेटी पद्धतीशी संरेखित करता येईल अशा रितीने फिरवा ही प्रारंभिक मांडणीही अशा प्रकारे फिरवा जेणेकरुन आपण जास्तीत जास्त दृश्ये पाहू शकू आणि जर आपण त्या पद्धतीने तसे करू शकू तर दृश्ये तयार करणे आपल्यासाठी सुलभ होते तर ही चांगली पद्धत आहे आता वस्तूचे सर्वात लांब परिमाण समोरच्या दृश्यात रूंदी म्हणून दर्शविला गेला पाहिजे हे ठरवण्यासाठी आपल्याला समोरचे दृश्य निवडावे लागेल तर आपण हे पाहूया की कोणत्याही दृश्याला तयार करण्यासाठी काही टिपा बघूया आणि निवडलेल्या समोरच्या दृश्यामधील कोणतेही समीप दृश्य कोणत्याही प्रक्षेपामध्ये नैसर्गिक स्थितीत दिसले पाहिजेत या दोन सूचना आहेत ज्यांचे अनुकरण कुणीही करू शकतात चला काही टिपा पाहू या उदाहरणार्थ आपण कार ऑटोमोबाईल कारसाठी दृश्य तयार करू इच्छितो जर आपण कारच्या खालच्या बाजूने पहात दृश्यांचा विचार करीत असाल तर कदाचित कार अशी दिसू शकेल कदाचित हे खालच्या बाजूचे डावे उजवे दृश्य आपण कारकडे कसे पाहणार आहोत यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ आपली कार या प्रकारची आहे याचा विचार करूया जर मी हे समोरचे दृश्य म्हणून निवडत असेल तर हे दृश्य निवडण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे कुणी एक हे अनेक दृश्यापैकी एक म्हणून देखील निवडू शकतो तथापि या चित्रासाठी हे योग्य नाही तर त्या कारकडे पाहण्याचा आपला नैसर्गिक मार्ग कोणता आहे आणि आपल्याला त्यास समोरचे दृश्य म्हणून निवडण्यासाठी या प्रकारचे अंतर्ज्ञान असणे आवश्यक आहे तर जर आपण याला समोरचे दृश्य म्हणून निवडत असाल तर या कारसाठी हे फार नैसर्गिक नाही उदाहरणार्थ जर मी यास समोरचे दृश्य असे म्हणत आहे आणि त्या कारच्या खालून मला जर खरोखर पहायचे असेल तर त्या कारचे दृश्य असे दिसेल तर ही चांगली कल्पना नाही आपण बाजूची दृश्ये त्या मार्गाने निवडत ही असल्यास चांगली कल्पना नाही त्याऐवजी आपण त्याच कारसाठी काय करू शकलो असतो हे आपण ठेवलेल्या कारचे समोरचे दृश्य ठरू शकले असते तर काचेच्या पेटी पद्धतीमधील पेटीतील कार कदाचित कोणत्याही दिशेने कललेली असेल परंतु जर आपण हे ठरवणार असाल तर मला हे समोरचे दृष्य पहायला आवडेल मी कार त्या दिशेने ठेवली असती तर गाडी त्या पद्धतीने जाते म्हणून जेव्हा आपण वरचे दृश्य बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते त्याद्वारे जाते तर हे समोरचे दृश्य आहे वरचे दृश्य असे असणे आवश्यक आहे चाके येथे जात आहेत आराखडा या चाकांशी जुळला आहे आपल्याकडे असणारे हे विंडशील्ड आहे हा संपूर्ण भाग विंडशील्ड आहे आणि हा वरचा भाग यास मिळतो तर कारची ही रेषा यासह जुळते गाडीचा वरचा भाग तिथे जातो तो तिथेच संपतो पुन्हा हा भाग तिथे जुळतो कलतो आणि ही चाके इथे असल्याचे दिसून येते तर कारसाठी कोणीही काढू शकेल असे हे वरचे दृश्य आहे बाजूचे दृश्य या दिशेने बघावे लागेल त्यावर प्रक्षेप करावा लागेल आणि आपण जे उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत ते हे आपल्याला उघडण्यास आवडेल तर बाजूचे दृश्य या दिशेने आले असते दुसरी टीप आहे समोरच्या दृश्यासाठी त्यामध्ये छुप्या रेषा कमी संख्येने आहेत म्हणून शक्य तितक्या कमी छुप्या रेषा आपण त्या समोरच्या दृश्यात आणल्या पाहिजेत त्या मार्गाने पण आपण सदर दृश्याचा समोरच्या दृश्यासाठी संपूर्णपणे शोध घेण्याच्या स्थितीत असू चला या साध्या वस्तूकडे पाहू जर आपण यास समोरचे दृश्य म्हणून निवडत असाल तर ज्या पाहण्याच्या स्थितीत आपण आहोत तेथे कोणत्याही छुप्या रेषा नाहीत या समोरच्या दृश्यासाठी आपण पहात असल्यास आपण जे पहात आहोत तेच आहे ही पायरी एक वस्तू म्हणून आणि तिथून पुढे आराखड्यात या रेषा त्याच्याशी जुळतात आणि पुन्हा या रेषा त्या मार्गाने जुळतात जर आपण समोरचे दृश्य काढत असाल तर हे तिथे येईल तिथे एक रिकामा भाग आहे आणि हा भाग त्या भागामधून जातो आणि वरचा भाग तेथे येतो तेथे एक छिद्र आहे परंतु हे छिद्र तेथे तुटक रेषेने दाखवले आहे आपण जे पाहणार आहोत त्याचे हे समोरचे दृश्य आहे वरच्या दृश्यासाठी याच प्रकरणासाठी आपण जर काचेच्या पेटीची पद्धत वापरत असाल ही रेषा तेथे आली आहे या रेषा त्या ठिकाणी गेल्या आहेत येथे ही एक रेषा आहे हे आपल्याला दिसेल हे वर्तुळ जे काही ते वर्तुळ छुप्या रेषांनी आराखड्यात दाखवले आहे ते तिथे दिसेल आणि हा उरलेला भाग आपण त्या दृष्टीने वरच्या दृश्यात बघू या वर्तुळावर दाखवलेला वरच्या दृश्यासाठीचा हा संपूर्ण ठोकळा आपण पाहू अशा प्रकारे आपण काचेच्या पेटीची पद्धत वापरुन हे वरचे दृश्य खरोखर बनवू शकतो बाजूचे दृश्य जर आपण हे बनवणार आहोत तर हे पाहू या की ही संपूर्ण वस्तू ह्या रेषांनी बांधलेली आहे आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे येथे अशा प्रकारचा ठोकळा आहे जो हा आहे नंतर ते थोडेसे वर जाते एल आकाराप्रमाणे येते आणि त्या मार्गाने जाते आणि ते तेथे येते तेथे एक छुपी रेषा आहे आणि तेथे देखील एक छुपी रेषा आहे म्हणून हे आपण दाखवलेले बाजूचे दृश्य आहे म्हणून जर आपण त्याकडे पहात आहोत जर आपण त्या दिशेने समोरचे दृश्य निवडले आपण जे पाहत आहोत तिथे हे वर्तुळ दाखवले जाईल तर आपण डॅश डॉट रेषा वापरू शकतो आणि तेथे फक्त एक अंतर्गत लपलेला भाग येतो आणि आपल्याकडे येथे जास्तीत जास्त परिमाणे दर्शविलेली आहेत आणि लपलेल्या रेषा केवळ त्या पातळीवरच जातात जर आपण त्यास समोरचे दृश्य म्हणून निवडणार नसू परंतु आपण या मागील बाजूस समोरचे दृश्य म्हणून निवडणार असू तर चित्र या पद्धतीने दिसेल अशावेळी आपण काय करावे हे वर्तुळ दृश्यमान असेल तथापि ही रेषा जी मागील बाजूस दिसत नाही ती आपल्याला छुप्या रेषेने दर्शविली पाहिजे जर आपण हे दृश्य निवडत असाल तर हे वर्तुळ देखील दिसत नाही तर आपल्याकडे पुन्हा तुटक रेषा असतील याचा अर्थ असा आहे की जर आपण हे दृश्य निवडत असाल तर ही एक छुपी रेषा आणि ही दुसरी छुपी रेषा तेथे दर्शविली पाहिजे जर आपण हे दृश्य समोरचे दृश्य म्हणून निवडत असाल तर तेथे आपल्याकडे केवळ एकच छुपी रेषा असेल म्हणून टिपेनुसार छुप्या रेषांची मोजकी संख्या हे समोरचे दृश्य निवडण्याचे निर्धारित करते तर या दिशेने आपल्याला ते निवडावे लागेल या तुलनेत समोरचे दृश्य निवडण्यासाठी ही एक चांगली पद्धत आहे यात काहीच चुकीचे नाही परंतु समोरचे दृश्य म्हणून काहीतरी दृश्य निवडण्याच्या प्रमाणित प्रक्रियेनुसार या सर्वात छुप्या रेषांची मोजकी संख्या असणे अपेक्षित आहे आणि त्या समोरच्या दृश्याच्या पातळीवर जास्तीत जास्त तपशील शोधणे अपेक्षित आहे समीपचे दृश्य निवडणे ही दुसरी टीप आहे छुप्या रेषांची मोजकी संख्या असलेले दृश्य निवडा त्यासाठी जर आपण यास समोरचे दृश्य म्हणून निवडत असाल तर समीपचे दृश्य या दिशेने असू शकते आणि ते त्या दिशेने देखील असू शकते पुन्हा तीच गोष्टी छुप्या रेषांची मोजकी संख्या निवडा हे आपण वापरू इच्छित असलेले हे समोरचे दृश्य आहे हे दृश्य आपण वापरू की ते दृश्य आपण वापरू ते आपण पाहू जर आपण हे दृश्य निवडत असाल तर छुप्या रेषा या पातळीवर येतात आणि पुन्हा छुप्या रेषा त्या पातळीवर येतात तर या दृश्यासाठी दोन छुप्या रेषा जर आपण दृश्यासाठी ही दिशा निवडत असाल तर आपल्याला हे देखील लपविलेले दाखवावे लागेल हे देखील लपविलेले आहे आणि हे देखील लपविलेले आहे त्याचा अर्थ असा की आपल्याकडे 1 2 आणि 3 छुप्या रेषा आहेत तर स्वाभाविकच हे योग्य दृश्य नाही आणि आपल्याला काय निवडायचे आहे ते हे एक चांगले दृश्य आहे तर याचा कोणीही वापर करू नये त्याचप्रमाणे तळाचे दृश्य किंवा वरचे दृश्य वापरायचे यासाठी पुन्हा आपल्याला सर्वात थोड्या संख्येच्या छुप्या रेषांचा वापर करायचा आहे तर जर आपण हे निवडत आहोत जर आपण हे दृश्य निवडत असाल तर या छुप्या रेषा त्या स्तरावर येतात हे दिसत आहे म्हणून आपण त्याला अश्या पद्धतीने दाखवतो परंतु आपण जर येथून खालचे दृश्य निवडत असालतर ते लपलेले आहे तर आपल्याला जे काही मिळणार आहे ते लपलेले आहे हे देखील लपलेले आहे तर खालच्या बाजूसाठी हे देखील लपलेले आहे जर आपण यांची तुलना करत आहोत येथे दोन छुप्या रेषा आहेत तेथे एक छुपी रेषा तर आपण हे दृश्य निवडत नाही परंतु हे दृश्य निवडतो तर हे अयोग्य आहे आणि हे देखील अयोग्य आहे तर आपण ड्रॉईंग शीट साठी हे दृश्य निवडत आहोत आपण ही दृश्ये देखील दाखवू शकतो परंतु जेव्हा हे समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य असते तेव्हा हे आवश्यक नसते या संपूर्ण वस्तूला 3 डी दाखवण्यासाठी ही दृश्ये पुरेशी चांगली आहेत किमान दृश्ये नेहमीच चांगली असतात म्हणून जर आपण नैसर्गिकरित्या समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य तयार करत असाल तर ते त्या पध्दतीने बनते आपण बारकाईने पहात आहोत की त्या छिद्रांची माहिती संदर्भात एक स्वतंत्र दृश्य ठेवले गेले आहे यापासून व्यास काय आहे याबाबत आपण ते जाणून घेण्याच्या स्थितीत असू त्याचप्रमाणे हे कडांपासून किती दूर आहे हे देखील आपल्याला मिळेल आणि वरच्या दृश्यातून आपण हे गोलाकार छिद्र आहे किंवा लंबवर्तुळ छिद्र आहे हे स्पष्टपणे समजून घेण्याच्या स्थितीत असू आणि ते कोणत्या स्तरावर आहे काय परिमाणे आहेत तर सर्व माहिती आपल्या समोरच्या दृश्यांद्वारे आणि वरच्या दृश्यांद्वारे प्रदान केली गेली आहे उर्वरित माहिती आपल्याला बाजूच्या दृश्यांमधून मिळेल या वस्तूचे काय त्याबद्दल विचार करा सर्वप्रथम आपल्याला वस्तूला अश्या प्रकारे अभिमुख करावे लागेल जेणेकरून ते काचेच्या पेटीमध्ये ठेवणे योग्य होईल आणि आपली दृश्ये सुलभ होतील दुसरे म्हणजे समोरचे दृश्य कोणते आहे हे आपल्याला निवडावे लागेल एकदा हे पूर्ण झाल्यावर आपण समीप दृश्ये तयार करू ही दृश्ये तयार करण्यासाठी थोडा वेळ घ्या त्याबद्दल विचार करा उदाहरणार्थ जर आपण यास समोरचे दृश्य आणि यास वरचे दृश्य म्हणून निवडत असाल तर कदाचित काही परिमाणे योग्य नसतील जर वस्तू त्या ठिकाणी स्थित असेल तर मी त्यास समोरचे दृश्य म्हणून निवडेल आपल्याकडे वर्तुळ असेल पुन्हा एक वर्तुळ असेल आणि हा संपूर्ण आयताकृती ठोकळा त्या पद्धतीने बनला आहे वरच्या दृश्यासाठी जर आपण त्या दिशेने पहात आहोत तर हे पूर्णपणे त्यासारखे दिसते सर्व परिमाणांना पुरेशी जागा नाही आपण ते योग्यरित्या दर्शविण्याच्या स्थितीत असणार नाही त्याऐवजी आपण काय केले असते वस्तूला अशा प्रकारे निवडा की वरचे दृश्य दर्शविण्याऐवजी हे समोरचे दृश्य असेल आपण बाजूचे दृश्य दाखवू शकलो असतो म्हणून बाजूचे दृश्य त्या मार्गाने असेल हे वस्तू बद्दल अधिकतम तपशील देते येथे हे सममित वस्तूसारखे दिसते तथापि त्या चित्राचे ऑफसेट स्थान स्पष्टपणे दर्शविते आणि हे देखील दर्शविते की आपल्याकडे काही पुढे आलेला भाग आहे तर या तुलनेत दाखवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे त्याचप्रकारे आपण त्या दिशेने समोरचे दृश्य देखील वापरु शकलो असतो समोरचे दृश्य आपण त्या दिशेने देखील वापरु शकलो असतो म्हणून जे काही चांगले दिसते आणि आपल्याला दुसर्या बाजूने जास्तीत जास्त परिमाणे देते छुप्या रेषांची किमान संख्या दाखवते आपण त्याला समोरचे दृश्य आणि समीप दृश्य म्हणून निवडू शकतो येथे जर आपण यास समोरचे दृश्य म्हणून पहात आहोत आपण काय करू शकतो ही वस्तू त्या पद्धतीने फिरवा तर ते त्या अश्यारितीने बाहेर येईल तर त्यास 90 अंशांनी पूर्णपणे फिरवा त्यास फिरवल्यानंतर जे काही दृश्य आपल्याला प्राप्त होईल समोरचे दृश्य होते आणि त्या वस्तूच्या बाजूच्या दृश्याकडून पाहिल्यास नंतर ते हेच होते तर या वर्गाच्या शेवटी आपल्याला या उदाहरणांचा वस्तूच्या आधारे अंदाज लावावा लागेल एखादी वस्तू निवडा कदाचित एखादा माऊस कदाचित आपली पेन एखादी ड्रॉईंग शीट स्केल या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या अभिमुखतेवर ठेवतात काचेपेटी पध्दतीचा वापर करुन समोरचे दृश्य काय असू शकते बाजूचे दृश्य काय असू शकते वरचे दृश्य काय असू शकते खालचे दृश्य काय असू शकते याचे दृश्य बघण्याचा प्रयत्न करा या लंबजन्य प्रक्षेपाबद्दल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन विषयी अधिक तपशील आपण पुढील वर्गात पाहू खूप खूप धन्यवाद